मागच्या लेक्चर मध्ये आपण इटरेटिव्ह किंवा इंडक्टिव्ह डेफिनेशन बेसिक रीकर्षण पेक्षा कशा जास्त इफिसिएंट कराव्या त्यासाठी लागणारे मेमोलायझेशन आणि डायनॅमिक प्रोग्रामिंग हे टूल पाहिले आता आपण या टेक्निक अप्प्ल्याय करण्यासाठी टिपिकल ग्रीड पाथ प्रॉब्लेम पाहू समजा रेक्टअंगुलर फॉरमॅट मध्ये अरेंज केलेल्या रोड असलेली ग्रीड आपल्याकडे आहे त्यांचे इण्टरसेकशन्स नंबर केलेले आहेत त्यानुसार खालच्या डाव्या कोपर्यात 0 0 आहे आणि आपल्याकडे 5 10 आहे या केस मध्ये डावीकडून 0 पासून उजवीकडे 10 पर्यंत जाताना आपल्याला 1 2 3 4 5 असे भिन्न इण्टरसेकशन्स आहेत शेवटी उजव्या कोपऱ्यात 5 10 आहे रस्त्यावर कॉन्स्ट्राईण्ट अशी आहे की तुम्ही फक्त वर किंवा उजवीकडे प्रवास करू शकता त्यामुळे तुम्ही रस्त्यावर वर किंवा उजव्या बाजूला जाऊ शकता परंतु खाली येण्याची परवानगी नाही हे एकमार्गी रस्ते आहेत जे वर आणि उजवीकडे जातात आणि आपल्याला खालच्या डाव्या कोपऱ्यापासून वरच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी किती पाथ आहेत त्याला ग्रिड पाथ म्हणतात त्यांची संख्या मोजायची आहे आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की असे किती वेगवेगळे ग्रिड पाथ आहेत जे आपल्याला 0 0 पासून 5 10 वर किंवा उजवीकडे घेऊन जातात वर स्लाइड मध्ये निळ्या रेषेनुसार एक पाथ दाखविला आहे वर स्लाइड मध्ये लाल रेषेनुसार दुसरा पाथ दाखविला आहे खरे तर तुमच्या लक्षात येईल की हे दोन्ही पाथ सुरुवातीच्या पॉईंट पासून वेगवेगळ्या दिशेने सुरुवात करतात आणि ते एकमेकांना टारगेट शिवाय कधीही भेटत नाही तर दुसऱ्या बाजूला आपल्याकडे पिवळ्या रंगाचा ओवरलॅप होणारा पाथ दाखविला आहे या पिवळ्या रंगाचा पाथ चा काही भाग एका विशिष्ट सेक्शनमध्ये निळ्या रंगाच्या पाथ सोबत ओवरलॅप होतो तर या पिवळ्या रंगाचा पाथ चा काही भाग दोनदा विशिष्ट सेक्शनमध्ये लाल रंगाच्या पाथ सोबत ओवरलॅप होतो तर अशाप्रकारे आपल्याकडे वर आणि उजवीकडे घेऊन जाणारे बरेच डिफरंट पाथ निवडण्यासाठी उपलब्ध आहेत याठिकाणी प्रश्न असा आहे की अशा प्रकारचे किती डिफरंट पाथ आहेत त्या ठिकाणी स्टॅंडर्ड अँड एलिगंट कॉम्बिनेटोरिअल सोलुशन आहे विचार करण्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला किती मुव्ह कराव्या लागतील ते शोधणे आपल्याला एका दिशेने 0 ते 5 आणि दुसऱ्या दिशेने 0 ते 10 पर्यंत जावे लागेल म्हणून आपल्याला एकूण 5 हॉरीझॉन्टल मुव्ह आणि 10 व्हर्टिकल मुव्ह कराव्या लागतील दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे आपण कोणत्याही दिशेने सुरुवात केली कोणत्याही मुव्ह केल्या ते महत्त्वाचे नाही आपण कोणत्या मुव्ह ची निवड केली तरी आपल्याला 15 स्टेप लागतील त्यापैकी 5 हॉरीझॉन्टल स्टेप आणि 10 व्हर्टिकल स्टेप कराव्या लागतील कारण ते सर्व आपल्याला 0 0 पासून 5 10 पर्यंत घेऊन जातात 5 हॉरीझॉन्टल स्टेप आणि 10 व्हर्टिकल स्टेप माहिती असल्यामुळे आपल्याला काय करायचे आहे तर त्यापैकी कोणत्या हॉरीझॉन्टल स्टेप आणि कोणत्या व्हर्टिकल स्टेप आहेत ते डीमार्केट करणे एकदा आपल्याला कळले की कोणत्या हॉरीझॉन्टल स्टेप आहेत त्या कोणत्या सिक्वेन्स मध्ये येतात ते आपल्याला कळते कारण हॉरीझॉन्टल स्टेप आपल्याला कॉलम 0 वरून कॉलम 1 वर घेऊन जाते दुसरी हॉरीझॉन्टल स्टेप आपल्याला कॉलम 1 वरून कॉलम 2 वर घेऊन जाते आपण त्याशिवाय कोणत्याही ऑर्डर मध्ये काम करू शकत नाही इतर शब्दात सांगायचे झाले म्हणजे आपल्याकडे 15 स्लॉट मुव्ह करायच्या आहेत सर्वप्रथम आपण वर मुव्ह केली त्यानंतर उजव्या बाजूला मुव्ह केली त्यानंतर वर मुव्ह केली पुन्हा एकदा वर मुव्ह केली अशाप्रकारे पुढे गेलो प्रत्येक वेळी 10 वरच्या आणि उजव्या बाजूच्या 5 मुव्हचा पाथ ड्रॉ केला आपण उजव्या बाजूच्या 5 मुव्ह फिक्स केल्या तर उरलेले 10 स्लॉट निश्चितपणे वरच्या मुव्ह असतील किंवा त्याविरुद्ध देखील शक्य आहे हे एकतर 15 पैकी 5 निवडा असे आहे 15 पैकी योग्य मुव्ह करण्यासाठी 5 पोझिशन्स निवडण्याचा हा मार्ग आहे असे दिसून आले की 15 पैकी 5 निवडा ची डेफिनेशन निश्चितपणे 15 पैकी 10 निवडा सारखीच आहे कारण आपण 10 वरच्या मुव्ह देखील निश्चित करू शकतो जर तुम्हाला डेफिनेशन माहित असतील तर हे n पैकी k निवडा आहे n फॅक्टोरियल भागिले k फॅक्टोरियल गुणिले n वजा k फॅक्टोरियल K आणि n वजा k म्हणजे 15 वजा 5 बरोबर 10 म्हणजेच आपल्याला K आणि n वजा k साठी सिमेट्रीक फंक्शन मिळते या केसमध्ये आपण डायरेक्टली हा फॉर्मुला अप्लाय करून 3003 उत्तर येऊ शकतो मोठे फॅक्टोरियल लिहिणे आणि नंतर संख्या काय आहे हे पाहणे याशिवाय कॉम्प्युट करण्यासारखे फारसे काही दिसत नाही परंतु जर आपण म्हटले की यापैकी काही इंटरसेक्शन ब्लॉक आहेत तर हा प्रॉब्लेम जास्त इंटरेस्टिंग होतो उदाहरणार्थ तेथे काही रस्त्याचे काम चालू आहे आणि आपण या 2 4 इंटरसेक्शन मधून जाऊ शकत नाही हा 2 4 इंटरसेक्शन म्हणजे खालील बाजूपासून मोजलेला दुसरा कॉलम आणि चौथी ओळ आहे हे प्रत्यक्षात 2 3 आहे परंतु 1 2 3 4 होय 24 जर आपण या इंटरसेक्शन मधून जाऊ शकत नसाल तर या विशिष्ट ब्लॉक मधून जाणारा कोणताही पाथ यापुढे मोजला जाऊ नये त्या 3003 पैकी काही पाथ यापुढे वैध पाथ नाहीत उदाहरणार्थ आपण आधी काढलेला निळा पाथ प्रत्यक्षात या ब्लॉक मधून जातो तर लाल पाथ जात नाही जेथे पिवळा पाथ दुर्दैवाने या खराब विभागात निळ्या पाथवर ओवरलॅप आहे यातूनही जातो 3003 पैकी असे काही पाथ आहेत ज्यांना परवानगी आहे आणि काहींना नाही तर या प्रकारच्या ब्लॉकमधून किती पाथ जातात हे आम्ही कसे ठरवायचे आपण 2 4 पासून 5 5 पर्यंत पाथ ब्लॉक करण्यासाठी कॉम्बिनेटोरिअल आर्ग्युमेंट वापरू शकतो 00 पासून 24 पर्यंत किती पाथ जातात आणि 24 पासून 5 10 पर्यंत किती पाथ जातात हे आपण मोजू शकतो त्याच प्रमाणे आपण बॅड पाथ मोजून चांगल्या पाथ मधून वजा करू शकतो प्रॉब्लेम चे लहान वर्जन सॉल्व्ह करून आपण बॅड पाथ मोजू शकतो आपले ते इंटरमिजिएट टारगेट आहे ही ग्रीड सॉल्व्ह करताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किती पाथ जातात 00 पासून 24 पर्यंत 4 अधिक 2 10 अधिक 15 चा कर्व मिळतो 4 अधिक 2 पैकी 2 सिलेक्ट करा म्हणून आपल्याला 15 मिळतात या ठिकाणी फरक आहे की आपल्याला दोन्ही दिशांनी 3 करावे लागतात आपल्याला 6 वर जाऊन 3 उजव्या बाजूला जावे लागते आपण 24 येथे आहोत 4 पासून 10 पर्यंत तसेच 2 पासून 5 पर्यंत जावे लागते आता आपल्या कडे 6 अधिक 3 पैकी 3 सिलेक्ट करा 24 पासून पुढे जाण्याचे 84 मार्ग आहेत प्रत्येक मार्ग हा खालून येऊन वर जाणाऱ्या या मार्गानं सोबत कंबाईन करता येऊ शकतो त्यांचा गुणाकार केल्यावर आपल्याला बॅड इंटरसेक्शन मधून जाणारे 1260 पाथ मिळतात आपल्याकडे असलेल्या 3003 पाथ मधून ते वजा करता 1743 पाथ शिल्लक राहतात म्हणूनच कॉम्बिनेटोरिअल अॅप्रोच वर्क होतो आता असे 2 इंटरसेक्शन ठेवल्यास काय होईल तर पहिल्या इंटरसेक्शन मुळे ब्लॉक झालेले सर्व पाथ आपण काउंट करू या केस मध्ये 4 4 हे दुसरे इंटरसेक्शन ब्लॉक झालेले आहे आपण 4 4 मधून जाणारे सर्व पाथ मोजू शकतो ते कसे मोजायचे हे आपल्याला माहित आहे कारण आपण ते 2 4 साठी इतक्यात मोजले आहे परंतु समस्या अशी आहे की पिवळ्या पाथसारखे काही पाथ आहेत जे 2 4 आणि 4 4 दोन्हीमधून जातात त्यामुळे या दोन्हींमधून जाणारे पाथ मोजण्यासाठी आपल्याला तिसऱ्या काउंटची आवश्यकता आहे आपण पाथ दोनदा काऊंट करणार नाही याची काळजी घ्यावी लागेल त्यासाठी एक मार्ग म्हणजे आपण ते परत जोडू याला कॉम्बिनेटरिक्समध्ये इंकलूजन अँड एक्सकलूजन Inclusion and exclusion म्हणून जेव्हा आपल्याकडे हे ओव्हरलॅपिंग एक्सकलूजन असतात तेव्हा आम्हाला ओव्हरलॅप काऊंट करून परत समाविष्ट करावे लागतील हे आपण स्टेप बाय स्टेप करत राहिले पाहिजे जर आमच्याकडे 3 होल असतील तर आम्हाला आणखी क्लिष्ट इंकलूजन अँड एक्सकलूजन फॉर्म्युला मिळेल तो फार्मूला मिळवण्यासाठी आवश्यक असलेले कॉम्प्युटेशन करणे देखील खूप कॉम्प्लिकेटेड होते हे करण्याचा सोपा मार्ग आहे का आपण प्रॉब्लेम च्या इंडक्टिव्ह स्ट्रक्चर कडे पाहू समजा आपल्याला एका स्टेप मध्ये इंटरसेक्शन i j पर्यंत जायचे आहे आपण त्या ठिकाणी एका स्टेप मध्ये कसे पोहोचणार कारण आपले रस्ते केवळ डावीकडून उजवीकडे आणि खालून वरपर्यंत जात असल्याने आम्ही एका स्टेप वर कसे पोहोचू शकतो पोहोचण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे डाव्या शेजाऱ्यापासून उजवी कड घेऊन i j कडे जाणे तर आपण i 1 j वरून i j वर जाऊ शकतो किंवा आपण खालून i j 1 वरून i j कडे जाऊ शकतो लक्षात घ्या की डावीकडून पाथ आल्यास तो खालून येणाऱ्या पाथ पेक्षा वेगळा असावा तर डावीकडून येणारा प्रत्येक पाथ खालून येणाऱ्या प्रत्येक पाथपेक्षा वेगळा आहे आपण हे जोडू शकतो इतर शब्दात सांगायचे झाले म्हणजे पाथ i j कॉन्टिटी कॉम्प्युट करण्यासाठी आपल्याला 0 0 ते i j पर्यंत किती पाथ आहेत ते काउंट करावे लागते ते पाथ दोन डिस्जॉईन्ट सेट मध्ये ब्रेक करावे लागतात ते दोन डिस्जॉईन्ट सेट ची कॉन्टिटी म्हणजे डाव्या बाजूला रिकर्सीव्हली किंवा इंदुकटीव्हली पाथ i j 1 कॉन्टिटी i 1 j पर्यंत पोहोचणारे किती पाथ आहेत त्यापैकी प्रत्येक पाथ हा उजव्या बाजूच्या कडेला एक्सटेंड करून i j पर्यंत पोहोचतो अशाप्रकारे तयार होणारा प्रत्येक पाथ हा वेगवेगळा असेल त्याचप्रमाणे पाथ i j 1 म्हणजे खालून येणारे पाथ कारण ते सगळे पाथ i j पोझिशन च्या खालच्या पॉईंट पर्यंत पोहोचलेले असतात त्या पोझिशन पासून प्रत्येक पाथ हा i j पर्यंत युनिक पद्धतीने एक्सटेंड करून पोहोचतो अशा प्रकारे आपल्याला साधा इंडक्टिव फार्मूला मिळतो तो म्हणजे पाथ i j हा पाथ i 1 j आणि पाथ i j 1 यांची बेरीज होय त्यानंतर आपल्याला यासाठीच्या बेस केसेस अभ्यास कराव्या लागतील या केसमध्ये बेस्ट केस म्हणजे केवळ पाथ 00 आपण किती वेगवेगळ्या मार्गांनी 00 पासून सुरुवात करून 00 मध्येच राहू शकतो अशा प्रकारचा केवळ 1 मार्ग आहे आपल्याला 0 मार्ग आहेत असे म्हणण्याची खूप इच्छा होते परंतु 0 मार्ग नाही त्या ठिकाणी 1 मार्ग आहे नाहीतर काहीही झाले नसते आपल्याकडे काहीही न करता 00 मध्ये राहण्याचा 1 मार्ग आहे त्यानंतर आपण जर डाव्या बाजूच्या कॉलम कडे जाण्याचा प्रयत्न केला तर डाव्या बाजूला कोणताही पाथ नाही कारण आपण आधीच सगळ्यात डावीकडच्या कॉलम वर आहोत 0 j पर्यंत पोहोचणारे सर्व पाथ नक्कीच खालीपर्यंत पोहोचलेल्या 0 j 1 पाथ चे एक्सटेन्शन असते त्याचप्रमाणे तुम्ही जर सर्वात खालच्या ओळी वर असाल तर त्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही कारण तुम्ही आधीच सगळ्यात खालच्या रोड सेट वर असतात पाथ i0 हा केवळ डाव्या बाजूच्या i 10 पासून येऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला होल असताना देखील पाथ कॉम्प्युट करण्याचा मार्ग मिळतो त्याठिकाणी फरक इतकाच आहे की होल असताना आपण त्या ठिकाणी कोणताही पाथ पोहोचू शकत नाही असे डिक्लेअर करतो म्हणून आपण एक नवीन क्लॉज टाकतो तो म्हणजे i j पोझिशनला होल असेल तर पाथ i j देखील 0 असेल नाहीतर आपण नक्कीच त्याच प्रकारचे इंडक्टिव्ह फॉर्मुलेशन वापरू शकतो जर एखाद्या पोजिशन च्या खाली होल असेल तर त्या डायरेक्शन ने कोणत्याही प्रकारचा पाथ येऊ शकत नाही कारण डेफिनेशन प्रमाणे त्या पॉईंट ला पाथ i j 0 असतो पुन्हा एकदा जर आपण इंडक्टिव्ह डेफिनिशनपासून रिकर्सिव्ह प्रोग्राममध्ये स्टॅंडर्ड ट्रान्सलेशन केले तर आपल्याला आढळेल की आपण सेम कॉन्टिटी मल्टिपल टाइम्स रीकॉम्प्युट करून वेळ वाया घालवत आहोत उदाहरणार्थ इन्स्टन्स पाथ 5 10 साठी हे मोजावे लागेल अशाप्रकारे पाथ 5 10 साठी पाथ 410 आणि पाथ 59 या नावाचे दोन सब प्रॉब्लेम तयार झाले त्यानंतर पाथ 410 कॉम्प्युट करण्यासाठी त्या पोझिशन च्या डाव्या बाजूला आणि खाली असलेले सर्व काही कॉम्प्युट करावे लागेल त्याचप्रमाणे पाथ 5 9 कॉम्प्युट करण्यासाठी देखील त्या पोझिशन च्या डाव्या बाजूला आणि खाली असलेले सर्व काही कॉम्प्युट करावे लागेल आता आपल्या लक्षात येईल की 49 कॉन्टिटी दोन वेळा कॉम्प्युट करण्यात आली आहे एकदा 510 पोझिशन ची डावी बाजू म्हणून तर दुसऱ्यांदा 510 पोझिशन ची खालची बाजू म्हणून या ठिकाणी आपण मागे पाहिलेले मेमोरिझेशन वापरू शकतो जेणेकरून आपण i j व्हॅल्यू पुन्हा दोनदा कॉम्प्युट करणार नाही आपण ती व्हॅल्यू टेबल i j पोझिशनला स्टोअर करून ठेवू प्रत्येक वेळी नवीन कॉम्प्युट केलेली i j व्हॅल्यू टेबल मध्ये स्टोअर करू पुढच्या वेळी नवीन i j व्हॅल्यू कॉम्प्युट करण्याआधी टेबलमध्ये चेक करू जर ती व्हॅल्यू टेबल मध्ये असली तर ती शोधली जाईल नाहीतर आपण ती पुन्हा कॉम्प्युट करून टेबल मध्ये स्टोअर करू आपल्याला टेबल स्ट्रक्चर बेसिकली माहिती आहे ते म्हणजे i j संबंधित सर्व प्रकारच्या एन्ट्री सब प्रॉब्लेम्स आणि त्यांच्याशी संबंधित डिपेंडेन्सिज अनुसार हा टेबल प्रमाणबद्ध पद्धतीने कसा भरावा ते आपण पाहू साधारण पणे नोड व्हॅल्यू त्याच्या डाव्या बाजूला तसेच खालच्या बाजूला असलेल्या गोष्टींवर डिपेंड असते जर कोणत्याही प्रकारची डिपेंडेन्सिज नसेल म्हणजेच नोडच्या डाव्या बाजूला खालच्या बाजूला काहीही नसते अशा प्रकारचा केवळ एकच पॉईंट 00 असतो तो पॉईंट म्हणजे बेस केस असून त्याच्या डाव्या बाजूला तसेच खालच्या बाजूला काहीही नसते तेथील व्हॅल्यू आपण डायरेक्टली वाचून त्याठिकाणाहून सुरुवात करू शकतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्यावी ती म्हणजे 00 या ठिकाणची बेस व्हॅल्यू 1 आहे पुन्हा या ठिकाणी रोड डिपेंडेन्सिज महत्त्वाच्या आहेत त्यानुसार i0 ही i 1 0 वर डिपेंड आहे आपण ते करू शकतो कारण त्या ठिकाणी केवळ माहीत असलेली एकच डिपेंडेन्सिज आहे अशा प्रकारे आपण संपूर्ण ओळ भरू शकतो आणि म्हणू शकतो की या सर्व ओळीत एकच पाथ आहे तो म्हणजे उजवीकडे जाणारा पाथ तो पाथ उजवीकडे जात राहतो आता आपण वर जाऊन पाहू शकतो की ही गोष्ट देखील माहिती आहे कारण ती देखील फक्त त्याच्या खाली असलेल्या व्हॅल्यू वर अवलंबून असते आणि एकदा ते कळले की हे 2 ओळखले जातात म्हणून आपण ते एकत्रित करू शकतो लक्षात ठेवा की कोणत्याही पोझिशन ची व्हॅल्यू फक्त त्या पोझिशन च्या डावीकडील व्हॅल्यू आणि त्याच्या तळाशी असलेली व्हॅल्यू असते आता आपल्याला काही क्षुल्लक व्हॅल्यू मिळू लागल्या आहेत अशा प्रकारे आपण हे टेबल ओळीने आणि प्रत्येक पॉइंटला डिपेंडेन्सिज नुसार भरू शकतो पुढील काही ओळी अशा दिसतात त्यानंतर आपण होल असलेल्या ओळीत येतो जिथे होल आहे त्या पोझिशन चे डाव्या आणि खालच्या बाजूचे शेजारी जोडून आपल्याला जी व्हॅल्यू मिळेल ती लिहिण्याऐवजी आपण मुद्दाम 0 लावतो कारण याचा अर्थ असा की त्या ओळीतून अॅक्च्युअली कोणताही पाथ प्रपोगेट करता येत नाही आपण पुढच्या ओळीत आल्यावर मागे पाहिलेले होल ऑटोमॅटिकली चुकीच्या दिशेने येणारे पाथ ब्लॉक करतात उदाहरणार्थ आपल्याकडे डाव्या बाजूने केवळ 6 पाथ येत आहे कारण खालच्या बाजूने कोणताही पाथ येत नाही त्याचप्रमाणे डाव्या बाजूने 26 पाथ येत आहे खालच्या बाजूने कोणताही पाथ येत नाही अशा प्रकारे आपल्याला इंडक्टिव्ह डेफिनिशन च्या मदतीने होल बरोबर डील करता येते इंडक्टिव्ह डेफिनिशन नुसार डीपेंडन्सी स्ट्रक्चर ओळखता येते आणि ओळी नुसार मेमो टेबल भरता येतो या मेमो टेबल मध्ये प्रत्येक पॉइंटला जेव्हा आपण i j पोझिशन पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असलेल्या व्हॅल्यू वर डिपेंड असते ओळीनुसार आपण ते कंटिन्यू करू शकतो आणि सर्वात शेवटी आपल्या लक्षात येईल की त्या ठिकाणी हे दोन ब्लॉक टाळणारे 1363 पाथ आहेत आपण तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे सुद्धा करू शकतो तळाच्या ओळी पेक्षा आपण तेच लॉजिक वापरून डाव्या बाजूच्या कॉलम पासून सुरुवात करू शकतो वर पर्यंत गेल्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये सुरुवात करू शकतो अशाप्रकारे प्रत्येक कॉलम साठी करावे आश्चर्यकारक रित्या नाही परंतु आपल्याला तेच उत्तर मिळतं या गोष्टीसाठी तिसरा मार्ग देखील उपलब्ध आहे आपण 00 च्या 1 पासून सुरुवात केल्यानंतर त्यासंबंधित पहिले एलिमेंट म्हणजे वरचा आणि उजव्या बाजूचा एलिमेंट भरू शकतो त्याच प्रकारे डायगोनल व्हॅल्यू साठी देखील दोन व्हॅल्यू असतात आपण डायगोनल एलिमेंट भरू शकतो त्यानंतर आपण पुढचा डायगोनल भरत जाऊन हे संपूर्ण गोष्ट डायगोनल रेषे नुसार भरू शकतो या प्रकारासाठी आपल्याला कदाचित डीपेंडन्सी स्ट्रक्चर देखील लागणार नाही प्रत्येक प्रकारच्या स्ट्रक्चर साठी वेगवेगळे मार्ग असू शकतात आपल्याला हा टेबल रीकर्सिव पद्धतीने न भरता इटरेटिव्ह फॅशनने पद्धतशीरपणे भरायचा आहे म्हणजे आपल्याला फंक्शन f i j व्हॅल्यू साठी आणि नंतर i 1 j साठी कॉल करायचे नाही आपल्याला i j पोझिशन साठी व्हॅल्यू डायरेक्टली हव्या आहेत परंतु या व्हॅल्यू विविध ठिकाणांहून वेगवेगळ्या ऑर्डर मध्ये येतील आपण ते ओळी नुसार कॉलम नुसार किंवा आत्ताच पाहिल्याप्रमाणे डायगोनल पद्धतीने करता येऊ शकतो जोपर्यंत आपल्याला हव्या असलेल्या अॅक्च्युअल व्हॅल्यू मिळत आहे तोपर्यंत कोणतीही पद्धत वापरली तरी फरक पडत नाही या ठिकाणी एक लहान पॉइंट आहे आपण म्हटल्याप्रमाणे मेमोरिझेशन किंवा डायनामिक प्रोग्रामिंग वापरू शकतो डायनॅमिक प्रोग्रामिंग चा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्याला रीकर्सिव कॉल टाळता येतात रीकर्षण बदल आपण आधीच्या लेक्चर मध्ये पहिल्याप्रमाणे रीकर्षण कॉल करताना काही प्रमाणात प्राईस द्यावी लागते आपल्याला कॉम्प्युटेशन सस्पेंड करावे लागते व्हॅल्यू स्टोअर कराव्या लागतात नंतर त्या व्हॅल्यू रीस्टोअर कराव्या लागतात अशाप्रकारे रीकर्षण बदल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट असते ऍक्च्युली हे एकच ऑपरेशन सारखे दिसते आपण फिब n वजा 1 किंवा फिब n वजा 2 कॉल करतो ऍक्च्युली हे ऑपरेशन सस्पेंड करणे तेथे जाणे आणि परत येणे यासाठी कॉस्ट असते म्हणूनच रीकर्षण वर लागणारी कॉस्ट सेव्ह करणे हे मेमोरिझेशन वरून डायनामिक प्रोग्रामिंग कडे मुव्ह करण्याचे महत्त्वाचे कारण आहे परंतु डायनामिक प्रोग्रामिंग मध्ये देखे देखील फायनल उत्तरासाठी आवश्यक नसली तरी प्रत्येक व्हॅल्यू इव्हॅल्यूवेट केली जाते ग्रीड पाथ मध्ये एखाद्या सिच्युएशन साठी तुम्ही हे गोष्ट उदाहरण म्हणून देऊ शकता समजा तुमच्याकडे असलेले अडथळे एक्झॅक्टली बाउंड्री च्या एक स्टेप आधी ठेवले आहेत जर आपल्याला हे अगदी स्पष्टपणे पोहोचवायचे असेल तर आपण फक्त वरच्या रांगेतून किंवा अगदी उजव्या कॉलम पर्यंत येऊ शकतो त्या व्यतिरिक्त पोहोचण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही तर या पोझिशन्सच्या आत जे काही आहे तिथून बाहेर जाण्याचा कोणताही मार्ग नाही ही सर्व व्हॅल्यू मोजण्यात काही अर्थ नाही आपल्याकडे असलेला रिजन हा अडथळ्यांच्या छायेत आहे जो कधीही अंतिम गोष्टीपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून रिकर्सीव्हली मेमोलायझेशन एक्सप्लोर करताना आपल्याला येथे कधीही यावे लागणार नाही कारण बाउंड्री ओलांडली जात नाही दुसरीकडे डायनॅमिक प्रोग्रामिंग सर्व गोष्टींमधून चालेल तर ओळ ते ओळ कॉलम ते कॉलम असे करेल आणि शेवटी 0s शोधेल परंतु ते संपूर्ण n बाय n ग्रिड भरेल अशावेळी मेमोलायझेशन किती करणार ते मुळात फक्त बाउंड्री साठी शक्य आहे हे फक्त mn ऑर्डर करेल तर आमच्याकडे मेमो टेबल आहे ज्यामध्ये ओळ आणि कॉलमच्या संदर्भात लिनियर एन्ट्री आणि चतुर्भुज डायनॅमिक प्रोग्रामिंग एंट्री आहेत जर दोन्ही n असतील तर त्याचा n स्क्वेअर होईल हे सूचित करते की डायनॅमिक प्रोग्रामिंग प्रकरणात मोठ्या संख्येने एंट्री कॉम्प्युट करत आहे तर n चा स्क्वेअर 2n पेक्षा खूप मोठा आहे जर आम्ही फक्त प्रत्येक एंट्रीची किंमत मोजली तर ती कॉम्प्युट करण्यासाठी खूप वेळ लागेल परंतु दुसरी बाजू अशी आहे की आम्हाला मेमो टेबलमध्ये जोडण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक एंट्रीसाठी एक रीकर्सिव कॉल आवश्यक आहे वास्तविकता अशी आहे की या रिकर्सिव्ह कॉल्ससाठी कॉस्ट संपूर्ण टेबल कॉम्प्युट करण्यापेक्षा जास्त येईल सर्वसाधारणपणे तुम्ही प्रॉब्लेमचे विश्लेषण करू शकता आणि ठरवू शकता की मेमोलायझेशनमुळे डायनॅमिक प्रोग्रामिंगपेक्षा कमी नवीन व्हॅल्यू कॉम्प्युटेशन केली जाईल कॉम्प्युटेशन साठी डीफॉल्ट मार्ग म्हणून डायनॅमिक प्रोग्रामिंग वापरणे योग्य आहे